पूर्वी आपण रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम च्या काही मूलभूत बाबींवर चर्चा केली होती रीअल टाइम टास्क शेड्यूलर रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमचा एक महत्त्वाचा भाग आहे हे आपण पाहिले आपण अल्गोरिदम शेड्यूल करणार्या काही वास्तविक वेळेची कार्ये पहात होतो क्लॉक ड्रिव्हन शेड्युलर्स आणि रेट मोनो टॉनिक अल्गोरिदमच्या तुलनेत इव्हेंट ड्राईव्ह शेड्यूलर्स सोफिस्टिकेटेड शेड्यूलर असतात जे वेगवेगळ्या व्यावहारिक परिस्थितीत उपयुक्त ठरतात हे आपण पाहिले टास्क इंडिपेन्डन्ट आहेत टास्क पिरियड आणि डेडलाईन एकसारखे नसल्यामुळे ते रिसोर्सेस शेअर करत नाहीत असे गृहीत धरून डेडलाइन मोनोटोनिक अल्गोरिदम सोपे केले गेले रेट मोनोटोनिक अल्गोरिदम जनरलायजेशनसच्या चर्चे नंतर ही धारणा नक्की होईल रीअल टाईम अप्लिकेशन्सची आखणी आणि अंमलबजावणी करताना वारंवार उद्भवणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही टास्क जी अत्यंत क्रिटिकल आहेत त्यामध्ये हायएस्ट रिपीटेशन रेट किंवा लोवेस्ट पिरियड असू शकत नाही इतर टास्क कमी क्रिटिकल असू शकतात किंवा कदाचित क्रिटिकल नसलेला परंतु हायएस्ट रिपीटेशन रेट आहे परंतु रिपीटेशनची हायएस्ट फ्रिकवेंसी असलेल्या टास्कला हायएस्ट प्रायोरिटी प्रदान केलेल्या रेट मोनोटोनिक प्राधान्यतेमुळे आणि या असाइनमेंट द्वारे अगदी क्रिटिकल टास्कला देखील लोवेस्ट प्रायोरिटी मिळू शकते आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा कमी क्रिटिकल टास्कला करण्यास उशीर होतो तेव्हा उच्च गंभीर कार्ये कदाचित ही अंतिम मुदत चुकवू शकतात यावर एक सोपा उपाय म्हणजे क्रिटिकल टास्क ची प्राधान्य वाढवणे परंतु त्यानंतर लिऊ लेहोक्स्कीच्या निकषा नुसारLiu Lehoczky's criterion हे सर्व परिणाम अयोग्य ठरतात अशा परिस्थितीची पूर्तता करण्यासाठी जेव्हा कार्य समस्या प्राधान्यक्रमांपेक्षा वेगळ्या असतात आणि फक्त प्राधान्यक्रम समायोजित केले जातात तेव्हा हे रेट मोनोटॉनिक प्राधान्य असाइनमेंटचे उल्लंघन करते ज्यामुळे आम्ही रेट मोनोटॉनिक अनैलिसिस नंतर केलेले परिणाम खरे ठरणार नाहीत या परिस्थितीवर मात करण्यासाठी 1989 मध्ये शा आणि राज कुमार यांनी पिरियड ट्रान्सफॉर्मशन टेकनिक प्रस्तावित केले होते पीरियड ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक खालील प्रमाणे आहे की जर दीर्घ काळ असणारी क्रिटिकल टास्क आपली प्राधान्यता वाढविण्याच्या मर्यादेनुसार अनेक लहान सबटास्कमध्ये विभागली गेली तर जर आपल्याला त्याची प्राथमिकता वाढवायची असेल तर आम्ही त्याचे विभाजन करू नवीन पीरियड इतर सबटास्कपेक्षा कमी होतात आपल्याकडे Ti कार्य आहे आणि हे अत्यंत गंभीर कार्य आहे असे गृहीत धरून आपण त्यास k सबटास्कमध्ये विभाजित केले अशा प्रकारे प्रत्येक सबटास्कच्या अंमलबजावणीचा वेळ होतो जेथे ei अंमलबजावणी आहे Ti टास्कसाठीची वेळ आणि di ही या प्रत्येक सबटास्कची अंतिम मुदत आहे जी अखेरीस होते कोड किंवा कार्य दोन्हीपैकी कोणतेही बदल केले जात नाही आणि हे केवळ रचनेच्या मोनोटोनिक मर्यादेचे उल्लंघन न करता आमच्या विश्लेषणास मदत करण्यासाठी केले जात आहे आणि अशा प्रकारे आम्ही रेट मोनोटॉनिक अनैलिसिस तंत्र लागू करू शकतो आम्ही कार्ये k सबटास्कमध्ये विभाजित करण्याबद्दल विचारात घेत आहोत आणि मग या कार्याची प्राधान्यता वाढते आणि परंतु सर्व उपटास्कच्या एकत्रित अंमलबजावणीची वेळ प्रत्यक्ष वेळेपर्यंत वाढवते उदाहरणार्थ असे म्हणा की आमच्याकडे कार्य T1 आहे ज्याचा कालावधी 20 मिलिसेकंद आहे आणि त्यासाठी अंमलबजावणीचा काळ म्हणून 5 मिलिसेकंद आवश्यक आहेत कार्य T2 ज्याचा कालावधी 30 मिलिसेकंद आहे आणि त्यासाठी अंमलबजावणीचा काळ म्हणून 8 मिलिसेकंद आवश्यक आहेत रेट मोनोटोनिक प्रायोरिटी असाइनमेंटमध्ये T1 सर्वात जास्त प्राधान्य म्हणून आणि T2 कमी प्राधान्याने म्हणून नियुक्त केले जाईल समजा T2 हे एक कठीण कार्य आहे आणि T1 गंभीर नाही आम्हाला पाहिजे आहे की जरी T1 काही कारणास्तव उशीर झाले तरी T2 ने आपली अंतिम मुदत गमावू नये अशा प्रकरणात आम्ही T2 ला अक्षरशः 2 उप कार्ये T2A मध्ये विभाजित करतो आणि आम्ही त्यास एक उप कार्यक मानू शकतो ज्यामध्ये उच्च पुनरावृत्ती दर आहे परंतु कमी अंमलबजावणी वेळ आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही T2 ला T2A मध्ये विभाजित केला आहे ज्याची अंमलबजावणी वेळ 4 आहे आणि अंतिम मुदत 15 आहे मिलीसेकंद एकूण कार्य वैशिष्ट्ये बदललेली नाहीत तरीही प्रत्येक 30 मिलिसेकंदांमध्ये त्याची अंमलबजावणी वेळ 8 मिली सेकंद आहे आमच्या विश्लेषणाच्या हेतूं साठी आम्ही T2 टास्कला प्राधान्य दिले आहे जे T1 पेक्षा जास्त आहे आणि अंमलबजावणीची वेळ 4 आहे आणि अंतिम मुदत 15 आहे आणि या धारणासह आम्ही रेट मोनोटॉनिक अनैलिसिस परिणाम लागू करू शकतो पूर्वी आम्ही फक्त पिरियॉडिक टास्कवर लक्ष केंद्रित केले रेट मोनोटोनिक प्रायोरिटी असाइनमेंट मध्ये एपर्योडिक आणि स्पॉराडिक दोन्ही कार्ये खालीलप्रमाणे हाताळतात आणि त्यांच्या कालावधी नुसार त्या डिझाइनच्या कालावधीत प्राधान्यक्रम नियुक्त केले जातात अॅपरियोडिक आणि स्पॉराडिक कार्ये होतात आणि अधूनमधून होत नाहीत हे काही कालावधीसह पिरियॉडिक टास्क होण्याचा अंदाज असू शकत नाही कारण तुरळक कार्यांचा बर्स्टस ऑफ होऊ शकतो एकदा या कार्याचा बर्स्टस ऑफ झाला आणि त्यांना जास्त प्राधान्य दिल्यास या प्राधान्यापेक्षा कमी कार्य त्यांच्या डेडलाईन मिस करतील आणि जेव्हा छोट्या छोट्या विषयी विषयाला किंवा अॅपेरिओडिक कामे होत नाहीत तेव्हा आपण अनावश्यक पणे सिस्टम लोड करत असतो या परिस्थितीवर मात करण्यासाठी पिरियॉडिक सर्वर टेकनिक प्रस्तावित केले आहे त्यापूर्वी स्पोरॅडीकटास्क ची काही बाबी खालीलप्रमाणे आहेत स्पोरॅडीकटास्क ची 2 प्रकारची कामे आहेत काहींना उच्च प्राथमिकता आहे एखाद्या आपातकालीन घटनेत म्हणावे की एखाद्या आगीची तपासणी नोंदवली गेली असेल आणि अग्निशामक अवस्थेचा अहवाल देण्यासाठी आणि पाण्याचे शिंपण सुरू करण्यासाठी एखादे कार्य सुरू करण्याची आवश्यकता असेल तर ही फारच क्वचित घडणारी घटना आहे परंतु ती उच्च आहे प्राधान्यक्रम यास उशीर होऊ नये परंतु त्यानंतर काही नॉन क्रिटिकल टास्क आहेत जी स्पोरॅडीकटास्क होऊ शकतात उदाहरणार्थ नॉन क्रिटिकल टास्क जसे की आवश्यकतेनुसार एकदा केल्यावर परिणाम लॉग करणे ते अंमलबजावणी मध्ये थोडा उशीर होऊ शकतात किंवा बराच वेळ प्रतिसाद सहन करू शकतात ओव्हर लोड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बॅकग्राऊंड जॉब्स भिन्न असू शकतात परंतु आपत्कालीन घटनांसारख्या उच्च प्राथमिकतेच्या कार्यांसाठी रेट मोनोटोनिक फ्रेमवर्कमध्ये कार्य करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि उच्च प्राथमिकता म्हणून कार्य करण्यास सक्षम असावे आणि नंतर त्याची मुदत पूर्ण करणे आवश्यक आहे एक अतिशय स्पष्ट मार्ग म्हणजे या उच्च प्राधान्याने होणा्या स्पोरॅडीक टास्कना अॅपेरिओडिक टास्कमध्ये रूपांतरित करणे उदाहरणार्थ जर फायर अलार्म हाताळण्याचे कार्य असेल तर हे कार्य हाताळण्यास अनुमती असलेली जास्तीत जास्त अंतिम मुदत सापडली पाहिजे आणि नंतर आम्ही त्यास नियत मुदतीच्या समान कालावधीसह पिरियॉडिक टास्क म्हणून विचारात घेणे आवश्यक आहे जे स्वीकार्य आहे परंतु नंतर अशी अनेक प्रकारची कामे आहेत जी फारच क्वचितच घडतात परंतु त्यास जास्त प्राधान्य दिले जाते जर आपण हा सोपा उपाय वापरला तर आपल्याकडे एक सिस्टमची समस्या उद्भवू शकते जी आमच्यात जास्त लोड आहे येथे उद्भवणारा प्रश्न हा आहे की जर ही तुरळक कामे अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येतील चला बॅकग्राऊंड टास्क असलेल्या नॉन क्रिटिकल टास्क हाताळण्याकडे पाहूया आणि रिअल टाइम कार्ये एका रांगेत ठेवून आणि रेट मोनोटॉनिक शेड्यूलिंग लागू करून आणि जेव्हा जेव्हा तेथे असतात तेव्हा आम्ही दर रचनेच्या चौकटीत सहज बॅकग्राऊंड टास्क हाताळू शकतो सीपीयू निष्क्रिय करण्यासाठी कोणतीही वास्तविक वेळ उच्च प्राधान्य कार्ये नाहीत आणि म्हणूनच आमच्याकडे आणखी एक फिफो शेड्यूलर आहे जेथे अपरिओडिक कार्ये रांगेत ठेवल्या गेल्या आहेत त्या फर्स्ट इन फर्स्ट आउट मध्ये रांगेतून घेतात आणि कमी प्राधान्य कार्ये कार्यान्वित करतात ही कार्ये केव्हा पार पाडली जातात याची शाश्वती नाही परंतु जेव्हा सीपीयू उपलब्ध होते आणि इतर उच्च प्राधान्य कार्ये कार्यान्वित होत नाहीत तेव्हा फिफो शेड्यूलर सक्रिय होतो आणि अॅपरियोडिक कार्ये कार्यान्वित करण्यास प्रारंभ करतो नियतकालिक कामे येताच अॅपरिओडिक कार्य पूर्व रिक्त केले जातात म्हणून पार्श्वभूमी कार्ये हाताळणे सोपे आहे रेट मोनोटॉनिक शेड्यूलर व्यतिरिक्त आम्ही अॅपेरिओडिक कार्ये aperiodic tasks हाताळण्यासाठी फिफो शेड्युलर वापरतो अधिक प्राधान्यक्रम तुरळक कामे अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी खालीलप्रमाणे आहे प्रत्येक उच्च प्राधान्य असणा या स्पोरॅडीक टास्कना कालावधीसह आवधिक कार्य म्हणून विचारात घेणे जे स्वीकार्य मुदतीच्या समान असते प्रथम आपण पिरियॉडिक सर्वर पाहू पिरियॉडिक सर्वर एक उच्च प्राथमिकता कार्य आहे आणि हे एकाधिक स्पोरॅडीक टास्कना हाताळते ज्या त्यांच्याशी संबंधित डेडलाइन असतात आणि या पिरियॉडिक सर्व्हरचा कालावधी वेगवेगळ्या स्पोरॅडीक टास्कवर आधारित निर्णय घेतला जातो ज्या त्या हाताळतात एक धारणा अशी आहे की स्पोरॅडीक टास्क फारच क्वचितच घडतात उदाहरणार्थ अग्निशामक हाताळणीच्या घटना आणि अशा प्रकारे एक पिरियॉडिक सर्व्हर एकाधिक तुरळक कामे हाताळू शकते कारण कोणत्याही वेळी केवळ एकच घडेल अशी अपेक्षा असते पण नंतर आपल्याकडे अशी रचना देखील असू शकते जिथे तेथे अनेक पिरियॉडिक सर्व्हर आहेत आणि आमच्याकडे डिझाइनचा विचार आहे आम्ही वेगवेगळ्या स्पोरॅडीक टास्कना एकत्र केले आहेत आणि त्या एका पिरियॉडिक सर्व्हरवर नियुक्त केल्या आहेत आणि आणखी एकपिरियॉडिक सर्व्हर भिन्न समान वैशिष्ट्यांसह कार्ये हाताळते पिरियॉडिक सर्व्हरचे व्यावहारिक महत्त्व लक्षात घेऊनपिरियॉडिक सर्व्हरतंत्रात बर्याच घडामोडी झाल्या आहेत तेथे स्टॅटिक सर्व्हर आणि डायनॅमिक सर्व्हर आहेत स्टॅटिक सर्व्हर्सला स्थिर प्राथमिकता असते डायनॅमिक सर्व्हर्सना डायनॅमिक प्राधान्य असते आणि नंतर जेव्हा जेव्हा कमी वेळ किंवा स्लॅक टाईम असतो तो शेड्यूलर फिफो शेड्यूलर प्रमाणे सक्रिय होतो आणि कोणत्याही प्रलंबित बॅकग्राऊंड जॉब्स कार्यान्वित करतो पोलिंग सर्व्हर डिफरेबल सर्व्हर प्राधान्य एक्सचेंज आणि स्पॉराडिक सर्व्हर असे अनेक प्रकारचे स्थिर सर्व्हर आहेत स्पॉराडिक सर्व्हर एक आहे जो पोझिक्स रियल टाइम स्टँडर्डला समर्थन देतो पोलिंग सर्व्हर शक्यतो त्यांच्यात सर्वात सोपा आहे इतर काही डिफरेबल सर्व्हर प्राधान्य एक्सचेंज आणि स्पॉराडिक सर्व्हर आहेत जे फक्त पोलिंग सर्व्हरवर सुधारित आहेत पोलिंग सर्व्हर पिरियॉडिक टास्क आहे आणि रेट मोनोटोनिक अल्गोरिदमनुसार त्यास प्राधान्य दिले जाते या पोलिंग सर्व्हरचा कालावधी ज्या स्पोरॅडीक टास्क हाताळतो त्या वैशिष्ट्यांच्या आधारे ठरविला जातो परंतु एका सोप्या सर्व्हरशी पीरियड सर्व्हरची तुलना केली जाते जी पुनरावृत्ती करत राहते आणि सीपीयू आहे आणि स्पोरॅडीक टास्क नसल्यासही ते काम करत नाही पोलिंग सर्व्हरने स्वतला सस्पेंड केले जेणेकरुन इतर कार्ये कार्यान्वित होऊ शकतील परंतु नंतर जर पोलिंग सर्व्हरच्या विनंती दरम्यान काही स्पोरॅडिक टास्क उद्भवू शकतात कारण पोलिंग सर्व्हरच्या पुनरावृत्तीचा कालावधी असतो नंतर ते Ts वेळेपर्यंत कार्य करते पोलिंग सर्व्हरचा कालावधी ps आणि अंमलबजावणी वेळ असतो es रेट मोनोटॉनिक अनालयसिस आम्ही पोलिंग सर्व्हर मुळे होणारे यूटिलिसीझशन म्हणजेच असल्याचे मानतो जेव्हा आम्ही पोलिंग सर्व्हर द्वारे तुरळक कामे हाताळतो तेव्हा वेळापत्रक क्षमता विश्लेषण सोपे होते आम्ही पोलिंग सर्व्हरला अंमलबजावणीची वेळ आणि Ps कालावधी एक कार्य मानतो परंतु नंतर प्रत्येक घटकावर चालण्यासाठी पुरेसे तुरळक कामे होऊ शकत नाहीत त्यापेक्षा कमी प्राधान्य असलेल्या इतर कामांची वेळापत्रक क्षमता नंतर पोलिंग सर्व्हर बनते चला आपण कार्य प्रदर्शन करण्यासाठी वेळापत्रक क्षमता विश्लेषण पाहू या अंमलबजावणीची वेळ समजू प्रत्येक c किंवा e किंवा येथे वापरलेले संकेत प्रत्येक PS आवश्यक वेळ पोलिंग सर्व्हरमुळे वापर cs आहे p इतर सर्व कार्यांसाठी si 1 आहे आणि म्हणून पोलिंग सर्व्हरसह सर्व कामांसाठी एकूण उपयोग आहे डावीकडील अभिव्यक्ती द्वारे दिलेली आणि जर तेथे इतर कार्ये आणि 1 पोलिंग सर्व्हर असेल तर आमच्याकडे एकूण N 1 कार्ये आहेत आणि आम्ही वापरत असलेल्या लिऊ लेलँड फॉर्म्युलामध्ये आणि म्हणून जोपर्यंत हे समाधान होत नाही तोपर्यंत पोलिंग सर्व्हरसह अन्य कार्ये वेळापत्रकात येतील परंतु नंतर उद्भवणारी मुख्य चिंता म्हणजे मुदत निश्चित करणे किंवा छोट्या छोट्या कामांची मुदत देणे पोलिंग सर्व्हरचा कालावधी निश्चित करण्यासाठी एक म्हणजे एखाद्या स्पोरॅडिक टास्कची सर्वात वाईट घटना म्हणजे पोलिंग सर्व्हरचा कालावधी संपल्यानंतर उद्भवते अशा प्रकारे पोलिंग सर्व्हर अंमलबजावणी साठी हा स्लॉट मिळत होता परंतु ते पूर्ण होण्यापूर्वी स्पोरॅडिक टास्क होते वेळ स्लॉटमध्ये तुरळक कार्य केले जाऊ शकत नाही कारण ते शेवटपर्यंत आले आहे हे फक्त पुढच्या स्लॉटमध्ये घेता येईल जे पोलिंग सर्व्हरला PS वेळानंतर प्राप्त होईल परंतु नंतर या सर्व्हरला पोलिंग सर्व्हरला 0 वेळ मिळणार नाही आणि त्वरित सेवा दिली जाऊ शकत नाही तर पीएस कालावधी पूर्वी हे मोनोटॉनिक शेड्यूलरद्वारे काम करेल तर हे कोठेही असू शकते आणि म्हणूनच जर छोट्या छोट्या कार्यासाठी अंमलबजावणीची वेळ आवश्यक असेल जी Ca आणि Ca Cs असेल तर ती एका सर्व्हर द्वारे पोलिंग सर्व्हर द्वारे दिली जाऊ शकते म्हणूनच या सर्वात वाईट परिस्थितीत अंतिम मुदत 2 Pपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे कारण येथे 1 P गमावला आहे आणि त्यानंतरच्या काळातच अंमलबजावणी साठी कालावधी मिळेल परंतु त्यानंतर त्वरित हाती घेण्यात येईल याची कोणतीही शाश्वती नाही आणि ती शेवटपर्यंत किंवा कालावधी च्या शेवटी नेली जाऊ शकते म्हणून अंतिम मुदत 2 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे किंवा आम्ही Pची अर्ध्या मुदतीपेक्षा कमी निश्चित करू शकतो पोलिंग सर्व्हरला कालावधी नियुक्त करण्यासाठी आपण त्यास लागणार्या सर्व स्पोरॅडिक टास्ककडे पाहतो आणि सर्वात कमी मुदत असलेली टास्क शोधली जातात आणि मग आपण त्यातील निम्म्या भाग घेतो आणि पोलिंग सर्व्हरचा कालावधी कमी असणे आवश्यक आहे जो छोट्या कालावधीत कमी मुदतीच्या कालावधीच्या अर्ध्यापेक्षा कमी असेल पुढे वास्तविक वेळ कामांमधील संसाधनाची वाटणी करण्यापूर्वी आपण आणखी काही समस्या पाहू धन्यवाद